शेवट आणि प्रस्तावांसाठीचे आवाहन हे पान त्याच्या प्रवासाच्या शेवटा पर्यंत पोहोचले आहे विश्वास बसो किंवा न बसो परंतु आपला एकमेकांसोबत असलेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आलेला आहे मागील 4 आठवड्यांपासून तुम्ही डिझाईन थिंकिंग वरील ही व्याख्याने ऑनलाइन ऐकत आहात आणि डिझाईन थिंकिंग बद्दल अधिक जाणून घेत आहात सर्वप्रथम तुम्ही ही व्याख्याने ऐकण्यासाठी तुमचा वेळ खर्ची घातल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवताना फार आनंद घेतला मी अशी आशा करतो की तुम्हीसुद्धा व्याख्याने ऐकताना व्हिडिओज बघताना आणि कार्यशाळा बघताना तसेच गोष्टी ऐकताना अशाच प्रकारचा छान आनंद घेतला असेल मी अशी आशा करतो की तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा या गोष्टींचा उपयोग करण्यास सुरुवात केलेली असेल कारण ही तत्वे सर्वोत्कृष्ट तेव्हाच ठरू शकतात जेव्हा त्यांचा प्रत्यक्ष कृतीमध्ये वापर केला जाईल आपला प्रवास याठिकाणी थांबवण्याची आवश्यकता नाही तर आपण तो पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो होय तुम्ही बरोबर ऐकले तुम्ही समोरासमोर येऊ शकता आणि आपण सोबत मिळून कार्यशाळा करू शकतो तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुम्हाला तुमची प्रवेशिका पाठवायची आहे आणि त्यासोबत हे सांगायचे आहे की तुमचे या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यामागचे प्रोत्साहन काय आहे आणि ती कुठली गोष्ट किंवा प्रश्न आहे जी तुम्हाला खरंच सोडवायची आहे तुम्ही 300 ते 350 शब्दांमध्ये हे राईट अप प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करा आणि एखाद दुसरे चित्र सुद्धा तुम्ही त्याठिकाणी टाकू शकता जर ते आम्हाला आवडले आणि जर तुम्ही नशीबवान असाल तर आम्ही तुम्हाला आमंत्रित करू आणि आपण एकत्र बसून तुमच्या प्रकल्पावर काम करू आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू एखाद्या प्रक्रियेमध्ये डिझाईन थिंकिंग चा वापर करून तुम्ही कुणालाही मदत करू शकता तुमच्या प्रवेशिकांच्या माध्यमातून आणि कदाचित प्रत्यक्षात सुद्धा आपली भेट होईल अशी आशा करतो माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला तर बाय भेटूयात